बाला ठीक आहे नमस्कार आमच्या डिझाईन थिंकिंगच्या मॉड्यूल्समध्ये परत आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला डिझाईन थिंकिंगच्या इतिहासाबद्दल थोडेसे सांगणार आहे तर डिझाईन थिंकिंग करणे म्हणजे भूतकाळात पाहणे म्हणून मी ६० च्या दशकाचा उल्लेख केला पण कदाचित त्या तारखाही आपण नंतर राखून ठेवू पण मी येथे सर्जनशील अभियांत्रिकी क्रिएटिव्ह इंजिनिअरिंग संकल्पनेला स्पर्श करेन 50 च्या दशकात जॉन आर्नोल्ड नावाच्या सज्जन माणसा सर्जनशील अभियांत्रिकी म्हटले जायचे तर ते अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये शिकवत होते ते प्रोफेसर तसेच काही कंपन्यांचे सल्लागार होते म्हणून त्यांनी हा कोर्स क्रिएटिव्ह इंजिनिअरिंग शिकवला जिथे त्यांनी सृजनशीलता खरोखर एक क्लासरूमचे सत्र असू शकते याची संपूर्ण कल्पना दिली हे एका वर्गात तयार केले जाऊ शकते त्याची संपूर्ण प्रक्रिया हि वर्गामध्ये केली जाऊ शकते तर त्या लोकांच्या कदाचित समजण्या आधी ती प्रतिभाशाली व्यक्तीसाठी असते अशा लोकांसाठी ज्यांचे केस बारिक अस्पष्ट असतात आणि कदाचित ते प्रयोग शाळेच्या गडद कोपऱ्यात असतात ते सर्जनशील प्रकारचे होते जेव्हा आपण सृजनशीलता म्हणता तेव्हा आपण त्यास संबद्ध करू शकता जॉन अर्नोल्ड ने मूक संमती दिली पण तसे होऊ शकत नाही आपण खरोखरच संपूर्ण गोष्टी एका क्लासरूमप्रमाणे नियंत्रित वातावरणात पुन्हा तयार करू शकतो म्हणून त्याच्याकडे अभियांत्रिकी पद्धत होती हे शिकवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी विज्ञान कल्पित विषय होता तर विज्ञान कल्पनारम्य विद्यार्थ्यांसमोर आणण्याचा एक उत्तम विषय आहे कारण यामुळे त्यांची उत्सुकता वाढते आणि ते म्हणतात की आजपासून 1000 वर्षांनंतर जे घडणार आहे ते कोणालाही माहिती नाही परंतु शक्य आहे अशा सर्व प्रकारच्या वास्तविकतेबद्दल लोकांना कल्पना करून देण्याचे हे एक चांगले साधन आहे म्हणूनच त्याने हे अज्ञात स्वतःच्या फायद्यासाठी वापरले जर तुम्ही एखाद्याला विचार करण्यास सांगितले तर तुम्ही त्याला ओळखले पाहिजे जसे कि जर मी भारतात आहे आणि भारत सोडून इतर लोकांविषयी इतरांप्रमाणे विचार करू नका पण त्यांच्या दृष्टीकोनातून याचा विचार करा जसे कि इटली मधील लोक लोकांना ते जरासे अवघड वाटते ते गृहित धरतात अशा गोष्टी इथे मान्य आहेत म्हणजे इटलीमध्येहि मान्य असतील आणि म्हणूनच त्यांच्यात काही डिझाइन चुका डिझाइन थिंकिंग चुका होऊ शकतात तर त्याचा दृष्टीकोन जॉन प्रोफेसर अर्नोल्डचा दृष्टीकोन म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त स्वतःविषयी आणि त्यांच्या स्वतःच्या संदर्भात विचार करण्याच्या या संपूर्ण मार्गातून दूर करणे परंतु आतापर्यंत जोडलेल्या एखाद्याबद्दल विचार करणे होय म्हणूनच तुम्हाला जे काही दिसेल त्याचा उपयोग एक महत्वाचा केस स्टडी म्हणून त्यांनी केला त्या काळातला हि एक अतिशय प्रसिद्ध केस स्टडी आहे ज्याला आर्क्ट्युरस चतुर्थ असे म्हणतात आता या प्रकरणातील अभ्यासाचा स्वतःच संक्षिप्त इतिहास सांगायचा म्हणजे आर्क्ट्युरस हा बूट्स नावाच्या नक्षत्रा तील एक तारा आहे मला उच्चार चुकीचा वाटू शकतो परंतु आपण तो शोधू शकता हे नक्षत्र आहे हा विशिष्ट तारा पृथ्वी पासून 33 प्रकाश वर्षे दूर आहे प्रकाश वर्षात अंतरावर प्रकाश वर्षामध्ये प्रवास करतो तो खूप वेगवान प्रवास करतो म्हणून एका वर्षाच्या आत हा खरोखरच लांबचा प्रवास करतो आणि 33 वर्षांचा म्हणून जर आपण आज पृथ्वी वरून सिग्नल पाठवत असाल तर ते 33 वर्षानंतर प्राप्त होईल तर हे पृथ्वी पासून बरेच दूर आहे म्हणूनच त्याने विद्यार्थ्यांना चौथ्या ग्रहाची कल्पना करण्यास सांगितले सूर्य आर्क्ट्रस सूर्य नव्हे तर आर्क्ट्रस आणि तो म्हणाला तेथील लहान सभ्यतेची कल्पना करा आणि १००० वर्षांनंतर भविष्यात पृथ्वीवरील लोक तेथे जातील आणि तेथे व्यवसाय स्थापन करण्यास प्रारंभ करतील म्हणून त्यांनी एमआयटी किंवा मॅसाचुसेट्स इंटरगॅलेक्टिक ट्रॅव्हल कंपनीला भेट दिली तर एमआयटी ही भविष्यातील 1000 वर्षांनंतर ची एक काल्पनिक कंपनी आहे म्हणून ते म्हणाले की परग्रहवासी पृथ्वीवरील लोकांपेक्षा खूप वेगळे आहेत तर उदाहरणार्थ त्या परग्रहवासीयांना तीन बोटे आहेत आपल्या प्रत्येक हातात पाच बोट आहेत पण ते आपल्यासारखे नाहीत तर त्यांच्या प्रत्येक हातात तीन बोटे आहेत त्यांचे डोळे तीन आहेत त्यापैकी एक प्रत्यक्षात क्ष किरण पाहू शकतो तेथे त्यांच्यात असलेले वातावरण ऑक्सिजन समृद्ध नसून मिथेन मिश्रित आहे म्हणून त्याने परग्रहवासीयांना मिथेनिअन्स किंवा मिथेनिअन्स म्हटले ते पृथ्वीवरील तापमानापेक्षा अगदी भिन्न आहेत त्यांचे तापमान देखील भिन्न आहे त्यांचे सरासरी उन्हाळ्याचे तापमान 50 डिग्री सेल्सिअस असते आणि त्यांचे हिवाळ्याचे सरासरी तापमान 110 डिग्री सेल्सिअस असते तर पृथ्वी साठी जे योग्य आहे त्यापैकी काहीही आर्क्ट्रस IV साठी योग्य नाही तसेच आणखी एक बाब लक्षात घ्यावी लागेल की त्यांचे गुरुत्व पृथ्वी पेक्षा 11 पट जास्त आहे जर तुम्ही पृथ्वीवर ११ मीटर उडी घेतली तर ती त्या ठिकाणी फक्त १ मीटर असेल तर गुरुत्वाकर्षणातही हा एक प्रकारचा फरक आहे औद्योगिक उत्क्रांती च्या बाबतीतही ते बहुतेक क्रमवारीत कमी आहेत म्हणून प्रोफेसर जॉन अर्नोल्ड यांनी सांगितले की येथील सल्लागार आर्कट्रस IV गेले आहेत आणि त्यांना असे आढळले आहे कि त्या ठिकाणच्या काहीजणांकडे आपल्या सारखी स्कुटर आहे हे सर्व त्यांच्या विकासाचे प्रमाण आहे तर आता काय अर्नोल्ड यांनी या प्रकरणातील अभ्यासादरम्यान केले किंवा ही केस स्टडी म्हणजे विद्यार्थ्याना स्वतःचा नाही परंतु पूर्णपणे भिन्न वातावरणात पूर्णपणे भिन्न संस्कृती पूर्णपणे भिन्न वातावरण सेटअप मध्ये त्यांच्यासाठी काय सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे डिझाईन थिंकींग म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी आरामदायक वातवरण वाटते त्या ठिकाणावरून तुम्हाला दुसरीकडे नेने जेथे तुमची गृहितके हि ठिकाणा वरून खरी ठरणे न कि वयोगटावरून भिन्न संस्कृतीवरून म्हणूनच या माध्यमातून प्रो अर्नोल्ड हे विद्यार्थ्याना असे करण्याचे संकेत दिले होते आणि विद्यार्थ्यांनी हे आव्हान स्वीकारले विचारांच्या दृष्टीने प्रयत्न केल्याने हे सर्वात यशस्वीरीत्या एक प्रयोग म्हणून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे बर्याच कंपन्यांनी ही कल्पना विकत घेतली आणि प्रत्यक्षात प्रो अर्नोल्डला त्यांच्या कंपनीकडे आणले आणि म्हणाले "अहो हे आमच्या कर्मचार्यांसाठीही करता येईल का " त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात होते विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष केलेल्या काही यशस्वी डिझाईन्स त्यापैकी एक होती मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे त्याला एगमोबाईल असे म्हणतात तर मिथेनियन्ससाठी ही एक वैयक्तिक वाहतूक आहे तर विद्यार्थ्यांपैकी एकाने हे डिझाइन केले आहे जेव्हा मीडिया मध्ये आणि प्रेसमध्ये हि डिझाईन प्रकाशित झाली तेव्हा ती एक वेगळ्या धाटणी तील डिझाईन म्हणून खूप प्रसिद्ध झाली तुम्ही पाहू शकता कि तेथे मिथेन्सियस त्यांच्या अंड्या सारख्या दिसणाऱ्या वस्तूवर आपल्या लांब हातांसह बसलेले पाहू शकता त्यांची शारीरिक रचना खूप वेगळी आहे मानवांनी गृहित धरलेले सर्व काही आणि आपण उंचीच्या तुलनेत एक माणूस देखील पाहू शकता तर टेरानियन लोकांनी हे डिझाइन केले होते टेरानियन लोक म्हणजे पृथ्वीच्या लोकांनी मेथेनिअनसाठी डिझाइन केले आहे तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये बर्याच सर्जनशीलता वाढली आणि विद्यार्थ्यांसह आपण कल्पना करू शकता तसे व्यापक लोकप्रिय हि झाले अर्नोल्ड प्रवाहाबरोबर गेले त्यांनी यामध्ये तीन चार वेळा सुधारणा केल्या आणि त्याला पूर्णत्वास आणलं आता तो अर्काईव्ह डॉट ऑर्ग वर उपलब्ध आहे मी त्याची लिंक व संदर्भ ड्रॉप बॉक्स मधेय देईन अर्नोल्डचा मुलगा जॉन अर्नोल्ड जूनियर ते संग्रहित संदर्भ archive org प्रकाशित केले आहेत जेणेकरून ते या प्रकरणातील अभ्यासाला तारतम्य रचना विचारांच्या अभ्यासाच्या रूपात जपेल ते अद्याप आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे म्हणून मी विचार केला की मी ते तुम्हाला दाखवीन त्याच्या सारखा अजून एक जण होता अर्नोल्ड यांनी आम्हाला दर्शविले आहे की पृथ्वी आणि आर्क्ट्युरस IV यांच्यात संवाद आहे आर्क्ट्युरस IV मध्ये फळ प्रत्यक्षात कसे वाढते आणि कसे वनस्पती तयर होतात यावर तर आपण इथे पाहू शकता की मेथेनिअन्सच्या पृष्ठभागावर झाडे कशी वाढतात किंवा कशी लावली जातात त्यांची फळे भूमिगत वाढतात आणि आपण येथे सर्व पाहू शकता ते कसे दिसत आहेत तर त्यांचे वातावरण कसे दिसावे याविषयी त्याने तपशीलवार माहिती दिली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील करावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांच्यासाठी हा एक उत्तम केस स्टडी आहे